कम्प्युटर न्यूमरिकल कंट्रोल ऑफ मशीन टूल्स अंड प्रोसेस या ऑनलाइन कोर्सच्या 12 व्या व्याख्यानासाठी आपले स्वागत आहे या विशिष्ट व्याख्यानात आपण संगणक सहाय्यित ऑफ लाइन प्रोग्रामिंगबद्दल काही शिकू याचा नेमका अर्थ काय याचा अर्थ असा की आतापर्यंत आपण मॅन्युअल प्रोग्रामिंगचा अभ्यास केला आहे ज्यामध्ये प्रोग्रामर भूमिती भाग पाहून प्रोग्रामच्या ओळी लिहित होता आणि ते कार्यान्वित केले जात होते आणि मशीन ने कार्य यशस्वीरित्या पूर्ण केले होते समस्या अशी आहे की जिथे जिथे आपल्याकडे जटिल भूमिती आहे तिथे कसे करायचे आपल्याला जटिल भूमिती म्हणजे काय माहिती आहे का याआधी आपण अभ्यासलेल्या सर्व भूमिती त्यामध्ये वर्तुळे किंवा वर्तुळांचे भाग असतात म्हणजे गोलाकार विभाग घेतलेले असतात ते एकतर चतुर्थांश वर्तुळ किंवा अर्ध वर्तुळे असतात आणि सरळ रेषा त्यांना अशा प्रकारे जोडत असतात की त्यांचे कॉर्डिनेट स्थाने शोधण्यासाठी किंवा त्यांची गणना करण्यासाठी अडचण येत नाही मी तुम्हाला या कागदाच्या तुकड्यावर एक उदाहरण देतो ठीक आहे समजा तुमच्याकडे हे विशिष्ट वर्कपिस आहे येथून मी या स्थानावर जातो आणि नंतर मी एक वळण घेत या विशिष्ट स्थानावर येतो म्हणून जर मला R 20 सारखी वर्तुळाची त्रिज्या माहित असेल तर माझ्यासाठी या विशिष्ट समन्वय स्थानाची गणना करणे अत्यंत सोपे आहे मी म्हणेन की हे X1 आहे आणि हे Y1 आहे जर हे मला माहीत असतील तर मी निश्चितपणे X1 म्हणू शकतो की हा पॉईंट X1 असला पाहिजे आणि हा Y1 40 असला पाहिजे तर मागील भागांमध्ये मॅन्युअल प्रोग्रामिंग ची आपण चर्चा केली आहे आम्ही नेहमी ते भाग निवडले आहेत जेथे या समन्वय स्थानांची गणना करणे जिथे एक भूमिती दुसर्याला स्पर्श करते ते अगदी सोपे आहे परंतु असे काही भाग आहेत ज्यामध्ये ते अत्यंत कठीण आहे कारण तेथे खूप गुंतागुंतीची स्पर्शिक परिस्थिती असेल आणि आम्ही वर्तुळाकार विभागांशी व्यवहार करणार आहोत जे अगदी नियमित भाग नाहीत जसे की ते चतुर्भुज नाहीत किंवा ते अर्धवर्तुळे नाहीत इत्यादी त्या भागांमध्ये ते खूप कठीण आहे आपण ते भाग काढून टाकू शकतो का पण जेव्हा जेव्हा आपल्याला काही अभियांत्रिकी किंवा सौंदर्यविषयक आवश्यकता असते तेव्हा आपल्याला ते भूमितीय विभाग आपल्या वर्कपिसमध्ये समाविष्ट करावे लागतात आणि तेथे आपल्याला खूप अडचणी येतील कोणत्या प्रकारच्या अडचणी सर्व प्रथम प्रदान केलेल्या भाग डेटावरून ती समन्वय स्थाने शोधणे मी तुम्हाला दुसरे उदाहरण देतो तर जर माझ्याकडे इथून इथपर्यंत समजा 100 अंतराची सरळ रेषा असेल तर आणि येथे काही कोन 50º कोन दिलेला असेल आणि मग तुमच्याकडे एक वर्तुळाकार मार्ग असेल समजा R 200 आणि तो पुन्हा दुसर्या वर्तुळाकार मार्गाशी जोडला जात आहे येथे लहान वर्तुळांसह मोठे वर्तुळ मार्गाशी जोडला जात आहे अशा परिस्थितीत हे पॉईंट शोधणे थोडे कठीण आहे समजा तुमची खरी जॉब प्रोफाईल ही एक वर्तुळ दुसर्या वर्तुळाशी जोडत आहे आणि हे वर्तुळ सरळ रेषेने जोडले आहे अशा बाबतीत या सर्व पॉईंटंपैकी प्रथम पॉईंटं शोधणे अत्यंत कठीण आहे कारण तुम्हाला बरीच समन्वय भूमिती वापरावी लागेल गणना त्याहून अधिक त्यानंतर तुम्हाला टूलचा मार्ग मोजावा लागेल टूलच्या मार्गासाठी आम्ही G42 किंवा G41 वापरत आहोत यात काही अडचण नाही परंतु जेव्हा जेव्हा या सर्व भूमितींच्या गणनेचा विचार केला जातो तेव्हा मला असे म्हणायचे आहे की प्रोग्रामरला काही गणना करावी लागेल किंवा असे सॉफ्टवेअर असू शकते जे आपल्यासाठी हे समन्वय पॉईंट कसे शोधू शकेल ते सॉफ्टवेअर ते करू शकते का आपल्याला ती माहिती संगणकाला काही भाषेद्वारे आणि काही निर्देशात्मक कोडद्वारे कळवावी लागते आणि संगणक आपल्यासाठी गणना करत असेल म्हणून तर आपण काही उदाहरणांकडे जाऊ या हे एक उदाहरण आहे हे पहा मी या सर्व विभागांना अर्धवर्तुळ किंवा चतुर्थांश वर्तुळे इत्यादी म्हणून निवडले आहे आणि हे जरी अत्यंत क्लिष्ट दिसत असले तरी मी तुम्हाला हा संकेत दिल्यावर तुम्ही कोणतेही आणि प्रत्येक समन्वय स्थान शोधू शकता म्हणून आम्ही येथे 00 ने सुरू करू जर ही त्रिज्या असेल तर हा पॉईंट r r असला पाहिजे जर मी तुम्हाला हा कोन दिला तर तुम्ही हा पॉईंट शोधू शकता जर मी तुम्हाला ही विभागीय उंची दिली तर तुम्ही हा पॉईंट शोधू शकता पुन्हा ती त्रिज्या X आणि Y वर जोडली जाईल नंतर Y बाजूने या उंचीने वर येईल आणि नंतर ते अर्धवर्तुळ असेल म्हणून Y व्यासाने वाढेल X समान राहते Y व्यासाने वाढते आणि असेच नंतर X समान राहते आणि हे अत्यंत सोपे आहे परंतु एकदा का तुम्ही किंचित क्लिष्टतेची पातळी वाढवली आणि सर्व तीक्ष्ण कोपऱ्यांचे काही गोलाकार कटिंग आणि काही ब्रशिंग केले की तुम्हाला योग्य प्रतिमेसारखे काहीतरी मिळेल ते अधिक कठीण आहे उदाहरणार्थ येथे तुमच्याकडे हे वर्तुळ स्पर्श करत आहे आणि हे विशिष्ट एक वर्तुळ या दुसऱ्या विशिष्ट वर्तुळाला स्पर्श करत आहे ते अधिक कठीण आहे तर आपल्यासाठी हे करावे म्हणून संगणकाला कोणत्या प्रकारच्या सूचना द्याव्या लागतात हे जाणून घेण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊ यासाठी बरीच पॅकेजेस अस्तित्वात आहेत उदाहरणार्थ या विशिष्ट पॉईंटची ही समस्या ओळखल्यानंतर APTऑटोमॅटिकली प्रोग्राम टूल हे पहिले पॅकेज होते APT स्वयंचलितपणे प्रोग्राम केलेली साधने सुरू झाली आणि त्यात अनेक पृष्ठभाग परिभाषित केले गेले ज्यानंतर संगणक हे सर्व समन्वय पॉईंट शोधू शकतो आणि या मूलभूत एपीटीचे विस्तार आणि पुढील बदल आणि विकास जसे की ADAPT EXAPT FAPT GTL इ त्यामुळे हे प्रोग्राम्स कॉम्प्युटर प्रोग्रॅमच्या साहाय्याने पथ भूमिती आणि कटर पाथ गणनाचा भार कमी करतील त्यामुळे प्रोग्रामरला भूमितीची माहिती आणि कटर पाथ तपशील संगणकाला कळवावे लागतील हे सॉफ्टवेअर सामान्यत समन्वय प्रणाली पॉईंट रेषा वर्तुळ पृष्ठभाग इत्यादी परिभाषित करतात आणि या भूमिती घटकांच्या संदर्भात कटर पाथ परिभाषित केले जातात हे सॉफ्टवेअर शेवटी G आणि M कोड शोधत असेल तर चला उदाहरणार्थ एखाद्या ओळीची व्याख्या X20Y30 X220Y330 अशी केली जाऊ शकते आता याचा अर्थ काय असू शकतो याचा अर्थ असा की सरळ रेषा परिभाषित केली जात आहे जी या विशिष्ट पॉईंट X20Y30 आणि X220Y330 मधील रेषा आहे आणि ती निर्देशित केली आहे याचा अर्थ आता त्याला अर्थ आहे तो पहिल्या पॉईंटपासून पुढच्या पॉईंटकडे निर्देशित केला आहे याचा अर्थ सर्व रेषा आणि आपण आम्ही ज्या सॉफ्टवेअरवर चर्चा करणार आहोत त्यामध्ये सर्व अशी वर्तुळे देखील सापडतील ज्यांच्याशी संबंधित दिशा असावी तर चला काही उदाहरणे पाहू या जर आपण लक्ष्मी मशीन वर्क्सच्या संदर्भ पुस्तिका 8600 MC वरून GTL सॉफ्टवेअर घेतले तर त्याच्या समन्वय मूल्यांद्वारे एक पॉईंट परिभाषित केला जाऊ शकतो जसे की आपण फक्त P1 X20Y30 म्हणू शकता तो एक पॉईंट आहे आणि मी तुम्हाला येथे काही उदाहरणे देतो समजा की मला एक मुद्दा परिभाषित करायचा आहे ही माझी XY समन्वय प्रणाली आहे आणि मला 3028 वर पॉईंट परिभाषित करायचा आहे म्हणून मी फक्त असे म्हणू शकतो की हा पॉईंट p1 p1 X30Y28 असेल तर तो हा विशिष्ट पॉईंट परिभाषित करतो मी काही इतर प्रकारे पॉईंट परिभाषित करू शकतो होय आपण करू शकतो आपण दोन पूर्वनिर्धारित सरळ रेषांचे छेदनपॉईंट म्हणून पॉईंट परिभाषित करू शकतो जसे की हे l1 आहे आणि हे l2 आहे आणि आपण p2 l1 l2 हे हे सरळ लिहू शकतो तो p2 हा पॉईंट म्हणून परिभाषित करतो तर त्याच पद्धतीने आपण सरळ ओळी ची व्याख्या देखील करू शकतो उदाहरणार्थ समजा हा पॉइंट p1 आहे आधीच पॉईंट p2 परिभाषित करा माफ करा p1 ची व्याख्या येथे आधीच केली आहे म्हणून पॉईंट p2 म्हणजे किती समजा 37 आणि 50 जर हा पॉइंट p3 असेल तर तो पुन्हा एकदा परिभाषित केला जाऊ शकतो तो फक्त X37 Y50 सारखा आहे आणि मी p2 p3 अशी ओळ परिभाषित करू शकतो ते कसे दिसेल p2 ते p3 ही ओळ आहे ज्याबद्दल मी बोलत आहे चला p2 20 30 आणि p3 30 40 आणि ही ओळ l1 आहे म्हणून मी l1 X20Y30 X30Y40 लिहू शकतो मी l1 p2 p3 देखील लिहू शकतो परंतु त्या बाबतीत मला प्रथम p2 X20Y30 p3 ला X30Y40 परिभाषित करणे आवश्यक आहे आणि नंतरच मी ते p2 p3 म्हणून परिभाषित करू शकतो तर हे p2 आणि p3 च्या व्याख्येशिवाय असेल आणि हे चुकीचे असेल p2 p3 ची व्याख्या न करता चुकीचे प्रथम ठीक आहे मला आशा आहे की हे समजले असेल आणि म्हणून आपल्याकडे सरळ रेषा परिभाषित करण्याचे मार्ग आहेत आपल्याकडे वर्तुळ परिभाषित करण्याचे मार्ग आहेत समजा मला येथे वर्तुळ परिभाषित करायचे आहे ठीक आहे तुम्हाला ते कसे परिभाषित करायचे आहे मी आधीच त्याचे केंद्र p4 म्हणून परिभाषित केले आहे समजा म्हणजे ते थोडे सोपे होईल समजा मी ही रेषा आधीच l4 अशी परिभाषित केली आहे आणि मी ती रेषा l5 अशी आधीच परिभाषित केली आहे आणि मला माहित आहे की तिची त्रिज्या 10 मिलीमीटर आहे तर तुम्ही ते कसे कराल या प्रकरणात आपण काय करतो ते असे आहे की जर परिभाषित करायच्या वर्तुळाची ही विशिष्ट दिशा असेल आणि जर ती c1 असेल तर आपण c1 च्या बाजूने शोधण्याचा प्रयत्न करू एका भूमितीपासून दुसऱ्या भूमितीकडे जाणारा शॉर्टकट आणि हे जसे आपल्याकडे एकेरी रस्ते आहेत तसे ते एकमार्गी मार्ग असले पाहिजेत तर आपण म्हणू की c1 या पद्धतीने l4 ते l5 पर्यंत एक मार्गी शॉर्टकट देईल मग ते काय करते त्यामुळे जर तुम्ही l4 च्या बाजूने जात असाल तर तुम्ही c1 च्या बाजूने एक शॉर्टकट घेऊन l5 च्या योग्य दिशेने पोहोचू शकता आणि ही दिशा परिभाषित c1 च्या दिशेशी जुळली पाहिजे तर जर तुम्ही l4 ची व्याख्या अशा प्रकारे केली असेल जर तुम्ही l5 ची अशी व्याख्या केली असेल आणि तुम्हाला c1 ची व्याख्या करायची असेल तर त्या बाबत c1 ची व्याख्या समजा c1 मध्ये R10 आहे म्हणून केली जाऊ शकते समजा l4 आणि l5 परिभाषित केलेले आहे तर म्हणून c1 ची व्याख्या l4 च्या बाजूने फिरत असताना आपण l5 कडे घड्याळाच्या दिशेने जाऊ शकता ही c1 ची व्याख्या आहे हे असे आहे समजा तुम्ही l4 च्या बाजूने जात असाल जर तुम्हाला l5 वर जायचे असेल तर c1 हा शॉर्टकट किंवा मध्यवर्ती मार्ग म्हणून वापरून अशावेळी तुम्ही ही विशिष्ट दिशा घेतल्यास म्हणजे घड्याळाच्या दिशेने आणि म्हणजे घड्याळाच्या उलट दिशेने तर 10 ची त्रिज्या आपण c1 परिभाषित करू इच्छित असलेल्या दिशेशी जुळते म्हणून ही त्रिज्या 10 च्या बाजूने l4 आणि l5 मधील शॉर्टकट किंवा मध्यवर्ती मार्गाची दिशा आहे तर एक वर्तुळ आणि फक्त एक वर्तुळ या सर्व अटी पूर्ण करेल असे का तुम्हाला l4 ते l5 पर्यंत इतर मार्ग मिळू शकतात का आमच्याकडे नक्कीच आहे तुम्ही या मार्गाने पुढे जाऊ शकता आणि l5 वर जाऊ शकता परंतु या प्रकरणात समस्या ही आहे की तुम्ही l5 च्या विरुद्ध दिशेने जात आहात त्यामुळे हा मार्ग शक्य नाही या मार्गाचे काय तुम्ही या मार्गाने जाऊ शकता आणि तुम्ही येथे परत येऊ शकता परंतु समस्या ही आहे की हे घड्याळाच्या उलट दिशेने आहे याला परवानगी नाही परंतु हा मार्ग शक्य आहे की तुम्ही या मार्गाने जा आणि तुमचे कार्य या मार्गावर समाप्त होईल हा छोटासा मार्ग ठीक आहे तो कोणत्या दिशेने जातो ते घड्याळाच्या उलट दिशेने जातो ज्याला परवानगी नाही तुम्ही ज्या क्षणी व्याख्येत देता तुमचा मार्ग घड्याळाच्या दिशेने असावा लागेल म्हणून हा मार्ग निवडला नाही कारण हे घड्याळाच्या दिशेने आहे हे घड्याळाच्या दिशेने आहे परंतु ते l5 च्या विरुद्ध दिशेने समाप्त होते आहे म्हणून हा मार्ग परिभाषित केले जात असलेले विशिष्ट वर्तुळ किंवा सरळ रेषा ज्याची व्याख्या केली जात आहे ते आपण पटकन निवडू शकतो चला दुसरी समस्या लवकर घेऊ आणि आपण उदाहरणाशिवाय पुढे जाऊ माझ्याकडे ही सरळ रेषा आहे आणि माझ्याकडे हे वर्तुळ आहे ते पूर्वनिर्धारित आहेत समजा हे l1 आहे आणि हे c1 आहे मला एक वर्तुळ परिभाषित करायचे आहे जे त्या दोघांना स्पर्श करत आहे आणि जे घड्याळाच्या दिशेने आहे तर या दोघांना स्पर्श करणाऱ्या वर्तुळाच्या किती शक्यता आहेत ते येथे असू शकते ते येथे असू शकते ते तेथे असू शकते ते येथे असू शकते असे बरेच काही आठ शक्यता आणि जर तुम्ही अर्थाचा विचार केला तर 16 शक्यता आहेत म्हणून आपण ते सुरुवातीपासूनच दुरुस्त करूया मला हे वर्तुळ घड्याळाच्या उलट दिशेने हवे आहे त्यामुळे त्या बाबतीत फक्त 8 शक्यता आहेत 1 2 3 4 5 6 7 8 आता वर्तुळ समजा मी c2 अशी व्याख्या केली आणि समजा मी फक्त c2 l1 c1 आणि नंतर R20 असे लिहितो तर हे सर्व म्हणतात की ते 20 मिलिमीटर त्रिज्या आहेत तर मी कोणत्या वर्तुळाबद्दल बोलत आहे तर बघूया हायवे l1 च्या बाजूने जाताना तुम्ही हायवे l1 च्या बाजूने जात आहात तुम्हाला c1 मध्ये 20 मिलिमीटरच्या शॉर्टकटच्या त्रिज्येसह प्रवेश करायचा आहे आणि हे घड्याळाच्या उलट दिशेने असले पाहिजे म्हणजे मी या मार्गाने जाऊ शकतो आणि मी बाजूने जाऊ शकतो c1 परंतु हा भाग घड्याळाच्या दिशेने आहे हा घड्याळाच्या उलट दिशेने असावा कारण तो सकारात्मक त्रिज्या आहे त्यामुळे ही निवड शक्य नाही याचे काय मी या मार्गाने फिरू शकतो मी सर्वत्र फिरू शकतो आणि मी c1 पर्यंत पोहोचू शकतो परंतु येथे पुन्हा समस्या अशी आहे की हा मार्ग घड्याळाच्या दिशेने आहे त्यामुळे ही निवड शक्य नाही मी या मार्गाने जाऊ शकतो मी या मार्गाने जाऊ शकतो आणि मी या मार्गाने येऊ शकतो परंतु सर्व प्रथम हे c1 च्या विरुद्ध आहे आणि हे पुन्हा घड्याळाच्या दिशेने आहे ठीक अशा परिस्थितीत या मार्गाचे काय ही तुमची कार आहे तुम्ही या मार्गाने जात आहात आणि तुम्ही हा विशिष्ट शॉर्टकट घ्या आणि तुम्ही c1 ची योग्य दिशा प्रविष्ट करता सर्वकाही जुळते आहे असे दिसते l1 c1 घड्याळाच्या उलट दिशेने म्हणून मी एक टिक देईन परंतु हे शक्य आहे का की तेथे इतर शक्यता देखील आहेत चला ही एक शक्यता घेऊया ठीक आहे मी या मार्गाने जातो मी घड्याळाच्या उलट दिशेने जातो आतापर्यंत खूप चांगले आहे परंतु मी c1 मार्गाने जातो हे शक्य नाही मी या मार्गाने जातो मी घड्याळाच्या उलट दिशेने मार्ग स्वीकारतो आणि हो मी c1 देतो आहे ते ठीक आहे असे दिसते परंतु समस्या अशी आहे की जेव्हा जेव्हा 2 शक्यता असतात तेव्हा मशीन एक कन्व्हेन्शन बनवते की ते विशिष्ट डीफॉल्ट असेल जर ते मायनर आर्कचे वर्णन करत असेल हे एक प्रमुख आर्कचे वर्णन करत आहे म्हणून खरे सांगायचे तर हा शॉर्टकट अजिबात नाही ठीक आहे ते फक्त मौखिक वर्णन आहेत परंतु सामान्यतः जेव्हा जेव्हा वर्तुळाच्या मुख्य चाप परिभाषित केल्या जातात तेव्हा ते प्रमुख चाप स्वीकारले जात नाही त्यामुळे हे दोघे परिभाषेत पूर्णपणे पात्र असले तरी हे वगळले आहे म्हणून आम्ही समजतो की या शॉर्टकट पद्धतीद्वारे याचा अर्थ असा होतो की स्पर्शिकेच्या पॉईंटंवर दोन्ही भूमिती घटकांची दिशा समान असेल l1 येथे येतो वर्तुळ अशा प्रकारे फिरत आहे त्यामुळे या पॉईंटवर त्यांच्या रोटेशनची दिशा ठीक आहे तर यासह आपण आपल्या उदाहरणाकडे परत जाऊ या हा भाग आहे जो आपण या विशिष्ट भूमितीसाठी तयार केला आहे या भूमितीचा काय संबंध आहे हे Perspex बरोबर बनलेले आहे आणि ते एका मशीनिंग केंद्रावर केले जाते म्हणून सर्वप्रथम आम्ही भूमितीच्या विस्तृत व्याख्या दिल्या आहेत आणि त्या आहेत सुरुवातीला येथे एक सरळ रेषा आहे ती वर्तुळाची स्पर्शिका आहे एक दुसरी सरळ रेषा आहे जी धनात्मक X X सह 60 अंश बनवते जी शीर्षस्थानी वर्तुळाला स्पर्श करत आहे आणि या वर्तुळात एकंदर परिमाणे प्रदान केली आहेत आणि ते दुसऱ्या लहान वर्तुळाला अंतर्गत स्पर्श करत आहे ज्यामध्ये 45 अंश स्पर्शिका आहे आणि असेच पुढे म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही अशा भूमिती घटकांना भेटता जे अत्यंत गुंतागुंतीचे असतात तेव्हा सर्व प्रथम व्यवहार्यता तपासली पाहिजे आणखी एक उदाहरण आहे ज्यामध्ये आम्ही या विशिष्ट सॉफ्टवेअरचा वापर करून ते तयार केले आहे चला ही व्यवहार्यता चाचणी पाहू या ही व्यवहार्यता चाचणी कशाशी संबंधित आहे सर्व प्रथम आपण भूमितीचे घटक काढतो आणि आपण ते पूर्णपणे काढू शकतो की नाही हे शोधून काढतो म्हणजे पुरेशी परिमाणे आहे की नाही आणि अनावश्यक परिमाण आहेत की नाही या दोन्ही प्रकरणांमध्ये काहीतरी चूक होईल तर सर्वप्रथम आपण 30 अंशापासून सुरू होण्यासाठी येथे एक सरळ रेषा आहे ते पाहू म्हणून आपण ती पुनरुत्पादित करू 30 अंशांवर एक रेषा आहे पुढे आपल्याकडे ओरिजिन पासून सुरू होणारी 60 अंशांवर दुसरी सरळ रेषा आहे म्हणून आम्ही 60 अंशांवर दुसरी रेषा काढतो आतापर्यंत सर्व ठीक आहे परंतु तेथे एक वर्तुळाकार चाप आहे आम्हाला रेखाचित्रातून त्याची स्थिती थेट माहित नाही परंतु रेखाचित्रावरून असे दिसून आले आहे की त्यास अनुलंब स्पर्शिका आहे आणि X अक्षाच्या दिशेने ओरिजिनपासून 35 मिलीमीटर दूर आहे म्हणून आपण प्रथम ती रेषा काढतो आणि लक्षात येते की या विशिष्ट वर्तुळात फक्त एक विशिष्ट स्थान असू शकते जेथे ती सरळ रेषा स्पर्शिका असेल तर फक्त एक विशिष्ट स्थिती म्हणून हे वर्तुळ स्थितीत स्थिर आहे त्याच प्रकारे वरचे पिवळे वर्तुळ या 2 स्पर्शिका एक क्षैतिज स्पर्शिका आणि एक कललेली स्पर्शिका च्या अनुसार आणि तिची त्रिज्या यांच्या स्थितीनुसार निश्चित केले जाते पिवळ्या वर्तुळाला स्पर्श करून केशरी वर्तुळ त्याच्या स्थानावर स्थिर आहे आणि त्यास एक अनुलंब स्पर्शिका देखील आहे जी मी येथे X अक्षाच्या बाजूने ओरिजिनपासून 44 मिलीमीटर अंतरावर काढलेली नाही पुढे सरळ रेषा नारिंगी वर्तुळाच्या 45 अंशांवर राहून परिभाषित केली जाते तर अशा प्रकारे तुम्हाला आढळेल की हे सर्व भूमिती घटक त्यांच्या व्यवहार्यतेसाठी तपासले जाऊ शकतात की ते योग्यरित्या परिभाषित केले आहेत की नाही पुरेशी परिमाणे दिली गेली आहेत की नाही अनावश्यक परिमाणे ठीक आहेत की नाही तर आता आपण प्रोग्रामिंगकडे जाऊ या आम्ही या भूमिती घटकांना काही नावे दिली आहेत हे l1 आहे हे l2 आहे हे c5 आहे आणि हे l3 आहे सर्व काही एका विशिष्ट दिशेने तर बघूया l1 ची व्याख्या X0Y0 ते X100Y0 अशी केली जात आहे म्हणून ती सकारात्मक X दिशेने एक सरळ रेषा आहे l2 या पॉईंटमधून जात आहे जो X125Y आहे Y म्हणजे Y0 आणि 60 degree कोनात म्हणजे l2 ची सकारात्मक दिशा ve X सह 60 अंशाचा कोन बनवत आहे म्हणून हे l2 आहे आणि त्यानंतर l6 परिभाषित केले आहे l6 खाली दिशेला निर्देशित आहे आणि म्हणून तो पॉईंट 00 मधून जातो l6 हा X0Y0 आहे आणि कोन 210 आहे कोन नेहमी घड्याळाच्या उलट दिशेने मोजला जातो Xve पर्यंत म्हणून X पॉझिटिव्ह वरून आपण घड्याळाच्या उलट दिशेने फिरतो आणि परिभाषित रेषेसह सकारात्मक दिशेने समाप्त होतो आणि येथे ती 180 30 210 आहे त्याच प्रकारे आपण l11 परिभाषित करू शकतो जो खालच्या दिशेने निर्देशित केला जातो आणि त्याची व्याख्या X35Y0 आणि कोन 90 अशी केली आहे जर ऋणात्मक कोन दिला असेल तर याचा अर्थ सकारात्मक X पासून आपण परिभाषित रेषेच्या सकारात्मक दिशेपर्यंत पोहोचेपर्यंत आपल्याला घड्याळाच्या दिशेने फिरावे लागेल त्यामुळे l11 खाली निर्देशित केला जाईल c1 ची व्याख्या l1 l6 R 14 अशी केली आहे म्हणून आम्ही चर्चा केलेल्या आमच्या कन्व्हेंशन असे अनुसरण करून l11 जर आपण l6 वर गेलो आणि वर्तुळाची त्रिज्या 14 असेल आणि घड्याळाच्या दिशेने ठीक असेल तर आपण l11 च्या बाजूने जाऊ शकतो आणि c1 परिभाषित करू शकतो म्हणून c1 अशा प्रकारे परिभाषित केले आहे त्याचप्रमाणे आपण l5 परिभाषित करू शकतो की l5 त्वरीत 120 अंशांवर दिसेल आपण l10 परिभाषित करू शकतो जो शीर्षस्थानी आहे आपण c2 l10 वरून परिभाषित करू शकतो आपण l5 कडे घड्याळाच्या उलट दिशेने फिरतो आणि त्रिज्या 24 5 आहे l9 ही वरच्या दिशेने उभी रेषा म्हणून परिभाषित केली जाऊ शकते म्हणूनच ती A90 आहे c3 ला l9 च्या बाजूने जाण्याची व्याख्या केली जाऊ शकते जर तुम्ही c2 वर आलात तर c2 वर या ठीक आहे म्हणून c2 तुमचे रोटेशन नकारात्मक आहे आणि म्हणून ते घड्याळाच्या दिशेने आहे आणि म्हणून ऋण आहे म्हणून R 19 अशा प्रकारे ही सर्व वर्तुळे आणि सरळ रेषा काढल्या जात आहेत एकदा तुम्ही c3 परिभाषित केल्यावर तुम्ही ही रेषा c3 ला स्पर्श करणारी आणि 135 अंशांवर परिभाषित करू शकता म्हणून तेथे l4 आहे l4 अशी व्याख्या केली आहे आणि हे वर्तुळ या रेषेवर फिरणे म्हणून परिभाषित केले जाऊ शकते तुमचा शेवट l4 आहे त्यामुळे या ओळीचा प्रथम l8 अशी व्याख्या करायची आहे त्यामुळे रेखाचित्रावरून आपल्याला असे आढळून आले की त्याला क्षैतिज स्पर्शिका l8 आहे तिथून तुम्हाला l4 कडे जायचे आहे आणि म्हणून l8 ला 180 अंश कोन धनात्मक Xve X आहे आणि c3 ची व्याख्या l8 l4 R 19 5 अशी आहे अशा प्रकारे या सर्व भूमिती परिभाषित केल्या आहेत भूमिती परिभाषित केल्यावर सर्व कटर मार्गांना परिभाषित करणे अत्यंत सोपे आहे ठीक आहे चला शेवटच्या भूमिती c5 वर एक नजर टाकूया c5 ची व्याख्या क्षैतिज स्पर्शिका l7 आहे याच्या आधी l7 परिभाषित केले आहे तिथून आपण l3 कडे घड्याळाच्या दिशेने 16 5 त्रिज्येवर जात आहोत त्यामुळे c5 ची व्याख्या केली जाईल एकदा सर्व भूमिती परिभाषित केल्यावर आम्ही कटर निवडतो आम्ही कटर बदलतो आणि स्पिंडलमध्ये ठेवतो आम्ही वेग परिभाषित करतो आणि आम्ही फीड परिभाषित करतो त्यानंतर G21 GTL हे विशिष्ट सॉफ्टवेअर सुरू करते किंवा सक्रिय करते GTL सॉफ्टवेअर आम्ही घोषित करतो की आम्ही कटरची योग्य भरपाई घेत आहोत आणि नंतर आम्ही कव्हर करायच्या पहिल्या शेवटच्या भूमिती घटकांचा उल्लेख करतो बंद वक्रांच्या बाबतीत आम्ही शेवटचा भूमिती घटक देतो जे आधी कव्हर केले जावे आणि नंतर आम्ही भूमिती योग्य क्रमाने देणे सुरू करतो आपण ते का देतो प्रारंभ पॉईंट निश्चित करण्यासाठी शेवटची भूमिती आणि पहिली भूमिती यांचा छेदनपॉईंट आपला प्रारंभ पॉईंट निश्चित करेल तर त्यानंतर हे अगदी सोपे आहे आपण l1 च्या बाजूने पुढे जाऊ जर तुम्ही R0 कडे क्षणभर दुर्लक्ष केले l1 l2 c5 नंतर l3 l3 हे असेल तर ते c4 असले पाहिजे आमच्याकडे c4 नंतर l4 नंतर c3 नंतर c2 नंतर l5 c1 आणि l6 आणि शेवटी पुन्हा एकदा तुम्ही कुठे थांबता हे निर्धारित करण्यासाठी l6 आणि l1 चे छेदनपॉईंट ते निर्धारित करेल म्हणून l1 शेवटी l6 आणि l1 छेदनपॉईंट आणि प्रारंभिक पॉईंट l6 आणि l1 छेदनपॉईंटमध्ये नमूद केले आहे त्यामुळे G20 GTL सायकलचा शेवट आणि G40 l1 चिन्हांकित करतो त्यामुळे हे चक्र थांबते आणि त्यानंतर स्पिंडल वर जाते आणि मशीन बंद होते R0 म्हणजे काय R0 म्हणजे जेव्हा जेव्हा साधनाची भरपाई मोजली जात असेल तेव्हा मशीन कंट्रोल ऑफसेट रेषा आणि ऑफसेट वर्तुळे काढेल जेणेकरुन केंद्राचे स्थान शोधण्यासाठी साधन परंतु अशा काही परिस्थिती आहेत ज्यामध्ये या 2 स्थानांना कोणतेही छेदन होणार नाही याच्या साठी उदाहरणार्थ जेव्हा टूल सेंटर या मार्गाने येत असेल तेव्हा ते येथे संपेल आणि टूल सेंटर हलवत आहे येथे या ऑफसेट रेषेसह या 2 ओळींना कोणतेही छेदनपॉईंट नाही तर तुमच्याकडे असेल तर हे या साध्या कागदावर एक नजर टाका हे कसे घडत आहे ते तुम्हाला दिसेल उदाहरणार्थ या बाबतीत निश्चितपणे कोणतेही छेदनपॉईंट होणार नाहीत हे उदाहरणार्थ जर तुम्ही या वाटेने पुढे जात असाल तर जे साधन येत आहे त्याला कोणतेही छेदनपॉईंट नाही आणि या मार्गावरून ते कसे जायचे आहे हे मशीन शोधू शकत नाही हा मार्ग त्या मार्गाकडे अशा प्रकारे मशीनिंग करत असताना कटर इकडे येत आहे त्याची कोंडी झाली आहे आणि मला कसे कळेल की मी या मार्गावरून त्या मार्गावर जायचे आहे म्हणून येथे कटरला या पॉईंटवर येण्यासाठी 0 त्रिज्या बद्दल रोलची क्रमवारी लावण्याची सूचना दिली आहे तो या विशिष्ट पॉईंटभोवती 0 च्या त्रिज्यामध्ये फिरतो त्याच प्रकारे इतर सर्व प्रकरणांमध्ये एकतर हे आहे किंवा ते आहे हे किंवा हे असे म्हणा तर या सर्व प्रकरणांमध्ये कटर येतो तो या मार्गावर जाऊ शकत नाही कटर इथे येतो या मार्गावर कसे जायचे हे माहित नाही इत्यादी इत्यादी म्हणून येथे या सर्व प्रकरणांमध्ये R0 नमूद केला आहे जेणेकरून कटर या बाजूने त्या बाजूने फिरेल ठीक आहे म्हणून हे ऑफलाइन प्रोग्रामिंग चे उदाहरण आहे आणखी काही गोष्टी आहेत ज्या मला वाटतं आपण पुढच्या व्याख्यानात ठेवणार आहोत त्यामुळे खूप खूप धन्यवाद